प्राध्यापक - प्राध्यापक संभाषण सुरू होते डॉ राधाकृष्ण स्वागत आहे डॉ राधाकृष्ण तर आज आपल्या सोबत व्हेक्टर कॉरोशन टेक्नॉलॉजीजचे डॉ जॉर्ज सर्जी आहेत कॉंक्रिट स्ट्रक्चर्सच्या कॅथोडिक संरक्षणामध्ये ते एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व आहे सुमारे 20 वर्षांचा या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अनुभव त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष निमंत्रित करण्यात आणि त्यांची मुलाखत घेण्याचा मला आनंद वाटतो या क्षेत्रात काय विकास झाला आहे या क्षेत्रात काय चालले आहे आणि आपण बहुतेक काँक्रीट संरचनांचे संरक्षण करण्यासाठी भविष्यात काय केले पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे सरांचे स्वागत आहे डॉ जॉर्ज धन्यवाद खूप खूप धन्यवाद डॉ राधाकृष्ण तुमच्या मौल्यवान वेळेसाठी डॉ जॉर्ज मला तुमच्याशी बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद राधाकृष्ण तर सर्वांना माहीत आहे की तुम्ही काँक्रीट संरचनांच्या कॅथोडिक संरक्षणासाठी अनेक प्रणाली विकसित करत आहात तुम्ही या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात कशी केली किंवा ३० वर्षांपूर्वी या उद्योगात येण्यासाठी तुम्हाला कशामुळे प्रेरित केले याबद्दल काही सांगू शकता का त्यावेळी इंडस्ट्री कशी होती आणि तुम्हाला या आणि सुरुवातीच्या काळातील एक छोटीशी गोष्ट कशामुळे मिळाली जॉर्ज तुम्ही ३० वर्षे म्हटल्याचा मला आनंद झाला कारण प्रत्यक्षात आता ४० वर्षे झाली आहेत डॉ राधाकृष्ण ठीक आहे हसतात डॉ जॉर्ज आणि हो मला असे म्हणायचे आहे की हे एक प्रकारे अपघाताने घडले कारण मी माझे धातूशास्त्र भौतिक शास्त्र या विषयांवर अभ्यास पूर्ण केला आणि मी गंज यावर पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आणि त्यावेळेस स्टील आणि काँक्रीटच्या गंजण्यावर काम करणाऱ्या एका प्राध्यापकाचे मला आमंत्रण मिळाले आणि त्याने मला विचारले की मला गॅल्वनाइज्ड स्टीलवर संशोधन म्हणून त्याच्यासाठी काही काम करायचे आहे का आणि कॉंक्रिटमध्ये आपल्याकडे गॅल्वनाइज्ड स्टील आहे कारण गॅल्वनाइज्ड स्टील हे स्टीलवर फक्त झिंकचे कोटिंग असते आणि त्यामुळे मला कॉंक्रिट वातावरणात जस्त कसे कार्य करते हे समजून घेण्याची संधी मिळाली आणि गॅल्वनाइज्ड स्टील कॉंक्रिट वातावरणात पुरेसे टिकू शकते का हे पाहण्याचा आपण प्रयत्न करत होतो वेगवेगळ्या सोल्युशन्स आणि वेगवेगळ्या मिश्रणासह खेळून आपल्याला काय आढळले की जसे तुम्ही पीएच वाढवत आहात झिंक अधिकाधिक गंजत आहे तर हा पहिला धडा होता जो आपण शिकलो की खरं तर झिंक अत्यंत अल्कधर्मी वातावरणात खूप सक्रिय असू शकते आणि त्यानंतर पुन्हा निळ्या रंगात कल्पना आली की त्यांना अमेरिकेत वापरलेले कॅथोडिक संरक्षण वापरायचे आहे विलक्षण यशस्वीरित्या नाही परंतु स्टील प्रबलित काँक्रीटसाठी एक नवीन प्रक्रिया स्वीकारली जात आहे आणि प्रबलित काँक्रीटच्या कॅथोडिक संरक्षणासाठी कार्य करू शकणार्या एनोडिंग मटेरियलचे प्रकार ओळखण्यासाठी काही चाचण्या करण्यासाठी विद्यापीठाजवळ मी राहत असलेल्या क्षेत्रात खरी गरज होती आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी येण्यासाठी मी भाग्यवान होतो चाचण्या माझ्या विद्यापीठापासून सुमारे 3 मैल दूर होत्या म्हणून आपण या चाचण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा मुख्य भाग बनलो आणि कॅथोडिक संरक्षणाच्या दुष्परिणामांबद्दल जाणून घेण्यासाठी आपण काही प्रायोगिक कार्य देखील केले त्यामुळे ज्ञानाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींनी मला साहजिकच आकर्षित केले राधाकृष्ण त्या क्षेत्रात राहण्यासाठी डॉ जॉर्ज परिसरात राहणे आणि फक्त एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट निर्माण झाली आपल्याला एका स्थानिक कंपनीकडून आमंत्रण आले होते एक उत्पादन कंपनी जे आपल्याला सांगत होती की त्यांचे प्लास्टर ऑफ पॅरिस अयशस्वी झाले आहे तरीही ते साहित्य सुधारण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत कारण काय वगैरे वगैरे आणि म्हणूनआपल्याला समजले राधाकृष्ण हॅलो इफेक्ट डॉ जॉर्ज हॅलो इफेक्ट आणि प्रारंभिक एनोड निर्मितीची संकल्पना डॉ राधाकृष्ण ठीक आहे डॉ जॉर्ज आणि मग आपल्याला ती समस्या सोडवण्यास सांगण्यात आले आणि बाकी हा इतिहास आहे राधाकृष्ण इतर कोणतेही महत्त्वाचे टप्पे जे तुम्हाला माहीत आहेत विकसित मध्ये कारण वेक्टरची बाजारात अनेक उत्पादने आहेत किंवा ही विशिष्ट कंपनी आवश्यक नाही परंतु बाजारात अनेक उत्पादने आहेत मग वेगवेगळी उत्पादने कशी विकसित झाली जर तुम्ही त्यावर काही प्रकाश टाकू शकता जॉर्ज होय मला वाटते हे सर्व पुन्हा यूके मधील त्या चाचणीत सुरू झाले जेथे ते खरोखर कार्य करतील असे काही एनोड साहित्य शोधण्यासाठी उत्सुक होते आणि तेथे बरेच प्रयत्न केले गेले होते आणि मी म्हणेन की त्यांच्यापैकी 80 टक्के अयशस्वी झाले ते पुरेसे विद्युतप्रवाह निर्माण करत नव्हते ज्यामुळे ते कॉंक्रिटच्या पृष्ठभागाभोवती आम्लीकरण आणि थेट बिघाड यांसारख्या समस्या देत होते जसे की काही पेंट सिस्टम काही काळानंतर बंद होतील आणि त्या वेळी प्रत्यक्षात फक्त दोन प्रणाली उभ्या राहिल्या ही एक विशिष्ट पेंट सिस्टम होती जी कार्बनवर आधारित होती आणि जाळी टायटॅनियमवर आधारित होती आणि ती मिश्रित धातू ऑक्साईडसह लेपित होती ज्यामुळे उत्तम वाहकता होती पण तिथून अर्थातच एकदा कॅथोडिक संरक्षणाची स्थापना झाल्यानंतर बरेच लोक त्यात सामील झाले आणि संशोधन केले गेले आणि मला वाटते की एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्क्रिट एनोड्सचा शोध होता जे नंतर कॉंक्रिटमध्ये ड्रिल होलमध्ये टाकण्यास सक्षम होते त्यामुळे संरचनात्मक घटकांपर्यंत पोहोचणे फार कठीण होते कारण ते कॉंक्रिटमध्ये खूप खोल होते राधाकृष्ण तर त्यापूर्वी ही सर्व पृष्ठभागावर लागू प्रणाली होती जॉर्ज होय पूर्णपणे पृष्ठभाग लागू परंतु आता त्यांनी ओळखले आहे की ते कदाचित काही गंभीर बिंदूंचे संरक्षण करत नाहीत उदाहरणार्थ मिडलँड लिंक्सच्या आसपासच्या बांधकामातील एक महत्त्वपूर्ण घटक ज्याला आपण म्हणतो फक्त शहराभोवती जाणारे महामार्गाचे उन्नत भाग मुख्य चिंतेपैकी एक म्हणजे अर्धा सांधा आणि हाफ जॉइंट हा एक अतिशय गंभीर स्टील बार आहे जो जॉइंट जिथे आहे त्याच्या अगदी जवळ जातो आणि जो कॉंक्रिटच्या आत लपलेला असतो आणि जर ते अयशस्वी झाले तर संपूर्ण रचना कोसळते मग त्या विशिष्ट घटकाचे संरक्षण कसे करावे आपण हे फक्त छिद्र ड्रिल करून आणि त्याच्या जवळ जाऊन करू शकता राधाकृष्ण ठीक आहे डॉ जॉर्ज त्यामुळे विकासाची गरज होती राधाकृष्ण रेबारच्या जवळ कसे जायचे डॉ जॉर्ज रेबारच्या जवळ कसे जायचे डॉ राधाकृष्ण त्या मार्गाने ते अधिक प्रभावी करण्यासाठी डॉ जॉर्ज बरोबर होय राधाकृष्ण तसेच मला माहीत आहे की तुम्ही प्रयोगशाळेत भरपूर संशोधन आणि उत्पादन विकास केला आहे तुम्हाला माहीत आहे की जेव्हाही आपण मार्केटमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नेहमीच काही ना काही प्रतिकार असेल जॉर्ज अगदी डॉ राधाकृष्ण हसून मग वेगवेगळे प्रकार काय आहेत कारण आपणही असेच आहोत तुम्हाला माहिती आहे की भारतात हे आपल्यापैकी अनेकांसाठी नवीन आहे हे तंत्रज्ञान अनेक अभियंत्यांना या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नाही आणि आपल्याकडे बरेच काही आहे ज्या संरचना एकतर गंजत आहेत परंतु आपल्याला ते माहित नाही म्हणून आपण वाट पाहत आहोत तुम्हाला अधिक गंज संबंधित नुकसान आणि त्यासारख्या समस्या पाहण्यासाठी माहिती आहे परंतु तरीही नवीन तंत्रज्ञान लागू करण्याच्या बाबतीत खूप विरोध आहे तर तुम्हालाही अशाच गोष्टीचा सामना करावा लागला असेल आणि तुम्ही अशा परिस्थितीवर मात कशी करू शकता जॉर्ज मला वाटते की हे एक अतिशय खरे प्रकरण आहे UK मध्ये सर्व काही हायवे एजन्सी किंवा ज्याला आता हायवे इंग्लंड म्हणतात त्याद्वारे जाते आणि जर त्यांनी एखादी प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला तर ते बाजारात येतात ते होण्यापूर्वी तुम्ही 1 किंवा 2 अभियंत्यांना ते वापरण्यासाठी राजी केल्यास तुम्ही भाग्यवान असाल कारण ते सगळे हायवे एजन्सीच्या प्रतीक्षेत आहेत डॉ राधाकृष्ण ते संहिता आणि सरकारच्या निर्देशाची वाट पाहत होते डॉ जॉर्ज बरोबर डॉ राधाकृष्ण ते कुठल्यातरी पुस्तकात असले पाहिजे डॉ जॉर्ज ते बरोबर आहे डॉ राधाकृष्ण वापरण्यास सक्षम असणे डॉ जॉर्ज ते अगदी बरोबर आहे आणि मग मला म्हणायचे आहे की त्यांना मधल्या लिंक्सची मोठी समस्या होती याचा अर्थ असा होता की त्यांना त्याबद्दल काहीतरी करायचे होते आणि ते मुळात अशा टप्प्यावर पोहोचले होते जिथे ते आता होते त्यांना ते आता करावे लागेल अन्यथा ते थांबेल बांधकाम पाडावे लागेल आणि त्यासाठी मोठा खर्च करावा लागेल त्यामुळे त्या संरचनांची देखभाल करणे त्यांच्यासाठी इतके महत्त्वाचे होते की या चाचण्या पार पाडण्यात त्यांना आनंद झाला डॉ राधाकृष्ण ठीक आहे डॉ जॉर्ज आणि त्यामुळे कॅथोडिक उद्योगाला संरक्षण उद्योगाला त्यातून विकसित होण्याची संधी मिळाली नंतर जेव्हा आपण गॅल्व्हॅनिक एनोड्स सादर केले तेव्हा हायवे एजन्सीला स्वारस्य नव्हते राधाकृष्ण ठीक आहे स्वारस्य नाही डॉ जॉर्ज आपल्याकडे आधीच उपाय आहेआपण कशालाही त्रास देऊ आणि आता हायवे एजन्सीला गॅल्व्हॅनिक एनोडचा अवलंब करण्याचा प्रयत्न करणे आणि पटवणे खूप कठीण काम होते आणि कदाचित त्यांना पॅच दुरुस्तीमध्ये ठेवण्याचा विचार करण्यासाठी सुमारे 10 वर्षे लागली हा एक चांगला उपाय असू शकतो आणि हायवे एजन्सीला खूप भेटी द्याव्या लागल्या आणि परिणाम समजावून सांगावे लागले आणि त्यांना काही परिणाम येण्याची वाट पहावी लागली जोपर्यंत मी तुम्हाला गॅल्व्हॅनिक एनोड्सचा 20 वर्षांचा इतिहास दाखवला नाही तोपर्यंत राधाकृष्ण तर तेच आव्हान आहे ज्याचा सामना आपण देखील करतो जेव्हा आपण नवीन कल्पना सुचवण्याचा प्रयत्न करतो त्यांना आपल्याला डेटा देण्यास सांगितले जाते डॉ जॉर्ज बरोबर डॉ राधाकृष्ण आणि अल्पकालीन प्रयोगशाळा डेटा नाही तर फील्ड दीर्घकालीन फील्ड डेटा डॉ जॉर्ज बरोबर डॉ राधाकृष्ण जेंव्हा ते आपल्याकडे नसते डॉ जॉर्ज मला वाटते राधाकृष्ण ते नाही डॉ जॉर्ज हो मला वाटते की तुम्ही आमच्यापेक्षा अधिक चांगला फायदा घेऊ शकता डॉ राधाकृष्ण होय डॉ जॉर्ज कारण परिणाम आहेत राधाकृष्ण आता आपल्याकडे तुमचे निकाल आहेत डॉ जॉर्ज यूके मधून इतर युरोपीय देशांमधून निकाल उपलब्ध आहेत आणि जेव्हा ते तुमच्या हातात असेल तेव्हा आशा आहे की जे लोक निर्णय घेतात त्यांना पटवून देणे थोडे सोपे होईल जर ते ते वापरत आहेत आणि ते त्यांच्यासाठी पुरेसे चांगले आहे भारतासाठीही ते नक्कीच काम करू शकते राधाकृष्ण ठीक आहे आणि आता मला माहित आहे की भारतात अशा काही कंपन्या होत्या जिथे त्यांच्याकडे दुरुस्ती मटेरियल विंग आणि कॅथोडिक संरक्षण शाखा दोन्ही होत्या पण दुर्दैवाने असा समज होता की हे दोन विंग स्पर्धक असणार आहेत डॉ जॉर्ज बरोबर डॉ राधाकृष्ण तुम्हाला दुरुस्ती साहित्य उद्योग आणि कॅथोडिक संरक्षण उद्योग माहित आहे मग त्यावर तुमचे मत काय आहे ते असण्याची गरज आहे किंवा ते खरोखर प्रतिस्पर्धी आहेत किंवा ते एकमेकांना मदत करत आहेत दुसर्या शब्दांत जर तुमच्याकडे कॅथोडिक संरक्षण प्रणालीशिवाय दुरुस्त केलेली रचना असेल आणि कॅथोडिक संरक्षण प्रणालीने दुरुस्त केली असेल तर दुस या प्रकरणात तुम्हाला दिसेल की दुरुस्ती खरोखर टिकाऊ असेल परंतु अनेकांना ते कळत नाही आणि ते याकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहतात आणि कॅथोडिक संरक्षणाचा वापर करत नाहीत मग त्यावर तुमचे मत काय आहे ते खरेच प्रतिस्पर्धी आहेत की जॉर्ज ते अगदी डॉ राधाकृष्ण ते एकमेकांना मदत करत आहेत जॉर्ज स्पर्धा नाही कारण त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पॅच दुरुस्ती ही पॅच दुरुस्ती आहे आणि तुम्ही पॅच दुरुस्ती लागू करू शकता आणि ती काही वर्षे टिकू शकते सामग्रीच्या भागामुळे नाही तर मी आधी नमूद केलेल्या हॅलो इफेक्टमुळे राधाकृष्ण होय डॉ जॉर्ज तुम्ही जुन्या काँक्रीट काढून घेतलेल्या भागात नवीन दुरुस्ती लागू करा स्टील साफ करा तुम्ही आपोआप ते सिस्टमचे कॅथोड बनवत आहात आणि इतरत्र कुठेतरी तो समतोल राखण्यासाठी एक एनोड दिसला पाहिजे आणि तो त्या कडांच्या आसपास घडतो जो पॅचच्या सर्वात जवळ असतो जिथे कदाचित अजूनही थोडासा दूषितपणा असेल ही अडचण अगोदर नव्हती कारण तो पॅच इतका गंजलेला होता की तो एक प्रकारचा बाहेरून संरक्षण करत होता पण आता भूमिका उलट आहेत आणि म्हणून गंज परिघ पासून सुरू होईल तुम्ही हे किती चांगले दुरुस्त केलेत तुमचे दुरुस्तीचे साहित्य कितीही चांगले असले तरी तुम्ही ते टाळू शकत नाही राधाकृष्ण जुन्या आणि नवीन कॉंक्रिटमधील इंटरफेस डॉ जॉर्ज बरोबर डॉ राधाकृष्ण अजूनही असेल जॉर्ज हे दुरूस्ती म्हणूनही असायला हवे तुम्हाला तुमच्या जुन्या संरचनेचा आणखी एक विस्तार तयार करायचा असेल तिथेही तेच लागू होईल आपल्याला छान ताजे स्टील मिळाले आहे राधाकृष्ण जुन्या संपर्कात डॉ जॉर्ज काँक्रीट जुन्या संपर्कात आणि त्याच प्रकारचा परिणाम होईल त्यामुळे गॅल्व्हॅनिक एनोड्स ते सर्व करतील जर तुम्ही पॅच दुरुस्तीमध्ये गॅल्व्हॅनिक एनोड्स वापरत असाल तर ही समस्या टाळता येईल मग मुद्दा काय आहे तुमची पॅच दुरुस्ती अधिक चांगली दिसेल ते जास्त काळ टिकेल त्यामुळे या दोघांनी एकत्र काम केले पाहिजे असा माझा विश्वास आहे राधाकृष्ण ठीक आहे आता आणखी एक प्रश्न आहे जो आपल्याला पुन्हा पडला आहे तो म्हणजे सर्व धारणा आहे तुम्हाला माहिती आहे की लोक एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगाकडे कल्पना घेण्याचा प्रयत्न करतात तर या कॅथोडिक संरक्षणाप्रमाणेच लोकांना असे वाटते की काही कोड जे अस्तित्वात असलेले कोड ते मूलतः स्टील स्ट्रक्चर्स किंवा कॉंक्रिट शिवाय स्ट्रक्चर्ससाठी बनवले गेले होते तुम्हाला माहीत आहे किंवा मेटॅलिक स्ट्रक्चर्स डॉ जॉर्ज हो डॉ राधाकृष्ण आणि आपण ते निकष स्वीकारत आहोत जे त्या संरचनेसाठी चांगले आहेत काहीवेळा जलीय वातावरण असू शकतात परंतु जेव्हा काँक्रीटचा विचार येतो तेव्हा तो एक वेगळा चेंडू खेळ असतो पण तरीही आपण तोच कोड वापरण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला काय वाटते की कॉंक्रिट उद्योगात आपण कोड्समध्ये बदल करणे आणि ते कॉंक्रिटमधील ऍप्लिकेशन्ससाठी अगदी विशिष्ट बनवणे हे तुम्हाला माहीत आहे यावर काय काम केले पाहिजे डॉ जॉर्ज बरं राधाकृष्ण वेगळे तुम्हाला माहित आहे की आव्हाने काय आहेत किंवा जॉर्ज मला वाटते की हीच प्रक्रिया युरोप आणि अमेरिकेत युरोपियन मानके आणि NACE मानकांसह चालू आहे जी स्टील प्रबलित कंक्रीटच्या वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते किंवा खरं तर मला असे वाटते की दगडी बांधकाम देखील आहे परंतु त्यांनी ते ओळखले आहे डॉ राधाकृष्ण स्टील विरुद्ध काँक्रीटमधील सिरेमिक डॉ जॉर्ज हो त्यांनी ओळखले आहे की भूगर्भातील स्टील आणि जमिनीच्या वरचे स्टील यांच्यात फरक आहे विशिष्ट सराव संहिता किंवा मानक जे केवळ संरचनांशी संबंधित असतात ते वातावरणाच्या संपर्कात येतात राधाकृष्ण ठीक आहे डॉ जॉर्ज तर ही एक विशिष्ट स्थिती आहे तुम्ही कॅथोडिक संरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल याकडे पाहण्याचा एक विशिष्ट मार्ग आहे काँक्रीटची प्रतिरोधकता ही सर्वात मोठी समस्या आहे कारण ती जमिनीच्या वर असल्याने ते सहज कोरडे होऊ शकते ते ओले कोरडे चक्र मिळवू शकते तुम्हाला विद्युत प्रवाहात फरक मिळू शकतो आणि इतर समस्या आपण वापरत असलेला एनोडचा प्रकार असू शकतो जो टिकाऊ असणे आवश्यक आहे ते 50 वर्षे टिकेल 100 वर्षे प्रणालीचे डिझाइन आयुष्य काहीही असो आणि जमिनीच्या वरच्या संरचनेत आणि जमिनीच्या खाली असलेल्या संरचनेत तुम्हाला काय मिळेल यात अंतर हा मोठा फरक आहे जमिनीच्या खाली कमी प्रतिरोधकतेमुळे तुम्ही एनोड्समध्ये मोठ्या प्रमाणात अंतर ठेवू शकता आणि खरं तर पाइपलाइन आणि कॅथोडिक संरक्षण प्रणालींमध्ये आपण आहोत अनेक किलोमीटरबद्दल बोलत आहे राधाकृष्ण किलोमीटर डॉ जॉर्ज जिथे तुम्हाला एनोड्स मधील खूप मोठ्या प्रमाणात अंतर दिलेले आहेत तरीही ते अजूनही संरचनेचे संरक्षण करतात कारण तिथे प्रतिरोधकता इतकी कमी आहे विद्युत प्रवाह सर्वत्र वाहू शकतो काँक्रीटमध्ये असे करू शकत नाही बहुतेक ठिकाणी अंतर अर्ध्या मीटरपेक्षा कमी असणे आवश्यक आहे प्रकरणे किंवा कॉंक्रिटच्या प्रतिरोधकतेवर अवलंबून त्याहूनही कमी कारण प्रवाहाचा प्रवाह खूपच कठीण होतो राधाकृष्ण हे असे एक क्षेत्र आहे जिथे आपल्याकडे अद्याप या भिन्न घटकांचा विचार करून तर्कसंगत डिझाइन पद्धत नाही आणि नंतर कॉंक्रिट स्ट्रक्चर्ससाठी कॅथोडिक संरक्षण प्रणालीसाठी डिझाइन पद्धतीसारखे डिझाइन तयार करू बरोबर आहे का जॉर्ज होय मी युरोपियन स्टँडर्डबद्दल बोलत होतो जे आहे राधाकृष्ण काँक्रीटबद्दल डॉ जॉर्ज हे अस्तित्वात आहे पण आता पुढच्या दीड वर्षात एक पुनरावलोकन आहे आणि हे पुनरावलोकन असणे आवश्यक आहे आणि ते आतापर्यंत प्रत्येक दोन वर्षांनी होत आहे पण तरीही आपल्याला ते बरोबर मिळालेले नाही आणि समस्या वेगळ्या लोकांच्या आहेत राधाकृष्ण दृष्टिकोन डॉ जॉर्ज दृष्टिकोन आणि एक समान दृष्टिकोन मिळवणे खूप कठीण आहे आणि तरीही ते मानक या क्षणी खरोखर चांगले आहेत आणि मी शिफारस करतो की प्रारंभ बिंदू म्हणून तुम्ही आधीपासून ती मानके उपलब्ध असलेल्या गोष्टींसह जा राधाकृष्ण ठीक आहे आता याकडे येत आहोत जसे आपण काँक्रीट प्रबलित पारंपारिकरीत्या प्रबलित कंक्रीट रचनेबद्दल बोललो होतो आता प्री स्ट्रेस्ड कॉंक्रिटचा एक नवीन संच आहे अनेक नवीन संरचना पूर्व तणाव असलेल्या काँक्रीट घटकांसह बांधल्या जातात आणि तेथे गंज असल्यासआपण अलीकडेच काही अभ्यास केला असता आपल्याला असे आढळून आले की तुम्हाला माहिती आहे की गंज होईल परंतु ते खूप असेल यामुळे काँक्रीटच्या पृष्ठभागावर डाग दिसणार नाहीत त्यामुळे डाग शोधण्यास जास्त वेळ लागतो त्यामुळे मुळात तुम्हाला असे वाटेल की काहीही चुकीचे घडत नाही आहे पण प्रत्यक्षात ते गंजत आहे त्यामुळे लपलेला गंज आहे डॉ जॉर्ज लपलेले गंज डॉ राधाकृष्ण लपलेला गंज होत आहे तर अशा परिस्थितीत प्री स्ट्रेस्ड कॉंक्रिटसाठी तुमच्याकडे आहे का तुम्हाला असे वाटते की कॅथोडिक संरक्षण करणे चांगली गोष्ट आहे विशेषत नवीन संरचनांसाठी जेणेकरून ते गंजणार नाहीत याचीआपण खात्री करू शकू किंवा ते करण्याचा प्रयत्न करताना कोणती आव्हाने येतात जॉर्ज माझ्या मते अनेक आव्हाने आहेत राधाकृष्ण होय डॉ जॉर्ज तुम्ही फक्त एक घेऊन दुसऱ्याकडे जाऊ शकत नाही राधाकृष्ण होय डॉ जॉर्ज दुर्दैवाने बर्याच प्रकरणांमध्ये तुम्हाला स्ट्रँड्सभोवती असलेल्या आवरणाकडे जावे लागेल उदाहरणार्थ आणि तुम्ही म्यानमधून विद्युत प्रवाह जाऊ शकत नाही तर भावी पिढ्यांनी जर आपण याचा विचार करू लागलो तर कदाचित आपण ते आवरण प्रवाहकीय बनवू का आपण विद्युत प्रवाहाला जाऊ देतो किंवाआपण पूर्व डिझाइन करतो जेणेकरुन हे एक एनोड मटेरियल आहे की म्यान स्वतःच एनोड मटेरियल असू शकते त्यामुळेआपण नंतर गरज भासल्यास अगदी सुरुवातीपासूनच विद्युतप्रवाह लागू करू शकतो राधाकृष्ण जेव्हा तुम्ही म्हंटले की म्यान ही एनोडिक मटेरियल असू शकते तेव्हा पूर्वी आपल्याकडे नलिका म्हणून G I पाईप्स किंवा गॅल्वनाइज्ड लोखंडी पाईप्स असायचे जॉर्ज हो पण राधाकृष्ण आता आपण प्लास्टिक एचडीपीई पाईप्स वापरतो डॉ जॉर्ज बरोबर बरोबर आणि हे स्पष्ट आहे की तांत्रिकदृष्ट्या आपण मागे पडू कारण कोणताही मार्ग नाही त्यातून आपण विद्युत प्रवाहही जाऊ शकत नाही राधाकृष्ण मग तुम्ही असे सुचवत आहात का की आपण प्लॅस्टिकच्या नलिका नव्हे तर धातूच्या नलिकांवर जावे जॉर्ज हे आपण विचारात घेतले पाहिजे मला वाटते की या सर्व गोष्टींकडे आपण दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि आतापर्यंत काय समस्या आहे ते पहावे लागेल सर्वात मोठी समस्या ही होती की जसे तुम्ही स्पष्ट केले आहे की आत गंज होत आहे आणि आपल्याला माहित नाही राधाकृष्ण आपल्याला ते माहीत नाही होय डॉ जॉर्ज तुम्हाला कल्पना नाही तुम्ही पाहू शकत नाही कोणतेही डाग नाही त्यामुळे खूप गंज असला तरीही गोष्ट तुटल्यावर तुम्हाला कळेल राधाकृष्ण ते स्नॅप करतात डॉ जॉर्ज ते स्नॅप करतात हसतात आणि खूप उशीर झाला आहे डॉ राधाकृष्ण खूप उशीर झाला आहे डॉ जॉर्ज त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की लोकांना आता ती गंज थांबवण्याच्या प्रयत्नात खूप अडचणी येत आहेत आणि त्याचा एकच मार्ग आहे की जर तुम्ही स्ट्रँडमध्ये काही न गंजणारी सामग्री किंवा काही संरक्षक सामग्री टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मिळेल एका टोकापासून इंजेक्ट करा आणि ते स्टीलच्या मजबुतीकरणाला झाकून ठेवा आणि कमीतकमी त्या स्थितीत धरा जेथे आणखी गंज नाही त्यामुळे बाहेरील कॅथोडिक संरक्षण लागू करणे जवळजवळ अशक्य आहे जोपर्यंत काँक्रीटच्या आत स्ट्रँड्स उघड होत नाहीत मग तुम्ही कमी पातळीचे कॅथोडिक संरक्षण लागू करू शकता कारण इतर घटक मी विवाद म्हणू शकतो हा खरोखर वाद नाही जर तुम्ही स्टीलच्या पृष्ठभागावर हायड्रोजन उत्क्रांती सुरू केली तर जे स्टीलची क्षमता उणे 850 च्या खाली गेल्यास होऊ शकते द्वारे ऑक्सिजनची कमी उपलब्धता किंवा काहीही असले तरी ज्यामुळे हायड्रोजन भ्रष्ट होऊ शकते आणि हे गॅल्व्हॅनिक एनोड्ससाठी एक केस आहे गॅल्व्हॅनिक एनोड्ससाठी एक चांगले केस आहे कारण ते कधीही संभाव्य कमी होऊ देत नाहीत परंतु हे फक्त तेव्हाच कार्य करू शकते जेव्हा आवरणे नॉन कंडक्टिंग सामग्रीने वेढलेली नसतील म्हणून मला वाटते की भविष्याकडे पाहताना ही फक्त एक सूचना आहे की मी वर्तमान लागू करू शकतो अशा सामग्रीपासून आवरणे का बनवू नयेत राधाकृष्ण थेट जॉर्ज थेट राधाकृष्ण आणि हे स्ट्रँडच्या अगदी जवळ आहे डॉ जॉर्ज ते खूप जवळ आहे तेथे खूप कमी करन्ट घनता असणार आहे डॉ राधाकृष्ण ठीक आहे डॉ जॉर्ज कमी प्रतिरोधकतेमुळे डॉ राधाकृष्ण ते वापरून पाहणे ही एक चांगली कल्पना आहे हसतात डॉ जॉर्ज यावर काम करण्याची तुमच्यासाठी कल्पना आहे डॉ राधाकृष्ण काम करण्यासाठी डॉ जॉर्ज संशोधन हसतात डॉ राधाकृष्ण तर मग इतर कोणत्या गोष्टींवर आपण काम करावे असे तुम्हाला वाटते म्हणजे पुढच्या पिढीतील अभियंत्यांनी काम करावे बाकी काय आहे जॉर्ज माझ्या मते स्टँडर्डलाच प्रत्यक्षात सुधारणे आवश्यक आहे हे एक सामान्य मत नाही त्यामुळे इतरांना पटवून देण्यात मला अडचण येऊ शकते हसणे माझा मुख्य मुद्दा हा 100 मिली व्होल्ट ध्रुवीकरण निकष आहे जो प्रत्येकाला वापरायचा आहे असे दिसते हे अनेक वर्षांपासून मानकांमध्ये आहे आणि ते युरोपियन आणि NACE मानक दोन्हीमध्ये आहे 100 मिली व्होल्ट ध्रुवीकरणासाठी आम्हाला आढळले आहे की ते ठीक आहे ते पूर्णपणे निरर्थक नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही गंज दर कमी करत आहात कदाचित 10 च्या घटकाने जी खूप चांगली सुरुवात आहे आणि परंतु बर्याचदा अशी प्रकरणे असतात विशेषत गॅल्व्हॅनिक एनोड्ससह जिथे आपण 100 मिली व्होल्टचे ध्रुवीकरण देखील करू शकत नाही किंवा अचानक आपल्याला ते सर्व वेळ मिळू शकत नाही तुम्हाला काही ठराविक कालावधीत मिळू शकते कधी कधी मिळत नाही आणि ते गॅल्व्हॅनिक एनोड कॅथोडिक संरक्षणास कॅथोडिक संरक्षण म्हणून ओळखले जाण्यापासून जवळजवळ अपात्र ठरवते राधाकृष्ण त्यामुळे केवळ प्रभावित वर्तमान तंत्र कदाचित कार्य करेल डॉ जॉर्ज होय अशा परिस्थितीत प्रभावित वर्तमान तंत्रे ते करू शकतात त्यामध्ये सर्व विद्युत् प्रवाह असतो परंतु तुम्हाला त्या अतिरिक्त करंटची गरज आहे का आम्हाला आढळले की 100 मिली व्होल्ट पेक्षा कमी विध्रुवीकरणाने तुम्ही बर्याच प्रकरणांमध्ये गंज टिकवून ठेवू शकता ठीक आहे काहीवेळा तुम्हाला वेगवेगळ्या विचारांसाठी प्रभावित वर्तमान कॅथोडिक संरक्षणाकडे जाण्याची आवश्यकता असू शकते परंतु जर ते लहान क्षेत्र असेल विशेषतः लहान ते 10 मीटर चौरस 20 मीटर चौरस पर्यंत असू शकते प्रत्यक्षात प्रभावित वर्तमान कॅथोडिक स्थापित करण्याच्या खर्चातून जात आहे संरक्षण ते खरोखर नाही क्लायंटसाठी चांगली सूचना नाही राधाकृष्ण ठीक आहे डॉ जॉर्ज कारण त्यांना संपूर्ण प्रणाली तयार करण्याची ही प्रारंभिक किंमत मिळते राधाकृष्ण आणि मग देखरेख खात्री करून घेईन की मी जॉर्ज आणि दरवर्षी निरीक्षण करत असताना त्यांना हे 100 मिली व्होल्ट ध्रुवीकरण साध्य करायचे आहे डॉ राधाकृष्ण आणि प्रत्यक्षात व्यवस्थेची खात्री करणे तोडफोड आणि इतर अनेक डॉ जॉर्ज नक्की राधाकृष्ण ऑनसाइट समस्या जॉर्ज कारण बाहेर खूप तारा आहेत डॉ राधाकृष्ण होय डॉ जॉर्ज परंतु अशा प्रकारच्या क्षेत्रांमध्ये गॅल्व्हॅनिक एनोड्सचा सहज सामना केला जाऊ शकतो जर तुम्ही योग्य पॅरामीटर्ससाठी डिझाइन करू शकता आपल्याला आवश्यक असलेली वर्तमान घनता प्राप्त करण्यासाठी योग्य अंतर आणि विध्रुवीकरण 100 mV असू शकत नाही 80 आणि कधी कधी 120 कधी 60 असू शकते याचा अर्थ ती गोष्ट चालत नाही का आपल्याला असे आढळले आहे की खरेतर विद्युत् प्रवाहाच्या भिन्नतेमुळे काहीवेळा तुम्हाला कमी विध्रुवीकरण होते याचा अर्थ असा आहे की त्या विशिष्ट वेळी वर्तमान घनता थोडी कमी होती कारण काँक्रीट थोडा कोरडा होता आणि जर काँक्रीट जरा जास्त कोरडे असेल तर स्टील तितके गंजत नाही राधाकृष्ण हो डॉ जॉर्ज त्यामुळे इतक्या करंटची गरज नाही त्यामुळे खूप काही शिकण्यासारखे आहे राधाकृष्ण या निकषावर निर्णय घेण्यापूर्वी अनेक घटक समोर आणावे लागतील जॉर्ज अगदी आणि मला वाटते की ध्रुवीकरणाचा वेगळ्या पद्धतीने वापर केल्याने आपल्याला खूप मदत होईल आपण विध्रुवीकरण आणि ध्रुवीकरण संभाव्य आणि वर्तमान घनता यांचे संयोजन वापरू शकतो ज्यामुळे तुम्हाला गंज चालू घनता काय आहे याची कल्पना येते त्यामुळे किती पोलाद गंजत आहे आणि जर तुम्ही ध्रुवीकरण क्षमतेच्या संयोगाने त्याचा वापर केला तर ते तुम्हाला किती गंजत आहे हे देखील सांगते फक्त 100 मिलि व्होल्ट विध्रुवीकरणापेक्षा हा एक चांगला निकष निकषांचा उत्तम संच असावा राधाकृष्ण आणि विशेषत या नवीन प्रकारच्या कॉंक्रिटसह जसे की उच्च प्रतिरोधक उच्च प्रतिरोधक कॉंक्रिट आणि कमी अल्कली कॉंक्रिट त्यामुळे तुम्हाला संशोधन करण्यासाठी विविध आव्हाने देखील असू शकतात जॉर्ज माझा विश्वास आहे मला वाटते की आपण एक गोष्ट गृहीत धरली आहे ती म्हणजे सर्व काँक्रीट पोर्टलँड सिमेंटने बनलेले आहे आणि त्यात भरपूर कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे जे द्रावणाला संतृप्त करते आणि p H ला ठराविक किमान स्तरावर ठेवते आणि स्टीलच्या मजबुतीकरणाचे संरक्षण करण्यासाठी ऑक्साइड फिल्म संरक्षक ऑक्साईड फिल्म तयार करण्यासाठी वास्तविक बफर म्हणून कार्य करते परंतु आता आपण याकडे पाहण्याचा एक वेगळा मार्ग आहे कारण कॅल्शियम हायड्रॉक्साईड हळूहळू काढून टाकले जात आहे कारण या नवीन सामग्रीचा वापर केला जात आहे अगदी स्लॅग किंवा मायक्रो सिलिका सारख्या पर्यायी सामग्रीचा वापर केला जात आहे मला माहित आहे की जर तुमच्याकडे पुरेशी मायक्रो सिलिका असेल तर तुम्ही pH अगदी 11 पर्यंत खाली आणू शकता आणि ते पूर्णपणे वेगळे आहे राधाकृष्ण कॉ न्क्रीट डॉ जॉर्ज स्टील मजबुतीकरणासाठी वातावरण त्यामुळे या प्रकारच्या सिमेंटसह गंज वाढेल आपण त्याकडे लवकर लक्ष देण्याची गरज आहे कारण मी जे घडेल अशी कल्पना करतो ते म्हणजे हे काँक्रीट टिकाऊ आणि मजबूत आहेत यावर आपण स्वतःला संतुष्ट करतो आणि आपण त्यांचा वापर सुरू करतो आणि नंतर आपल्याला असे दिसून येते की 5 वर्षांनंतर स्टील गंजत आहे राधाकृष्ण होय हसतात डॉ जॉर्ज आणि मग आपण प्रश्न विचारू लागतो राधाकृष्ण हसतात डॉ जॉर्ज तुम्हाला माहिती आहे चला आता प्रश्न विचारण्यास सुरुवात करूया आणि त्यानुसार डिझाइन करण्याचा प्रयत्न करा राधाकृष्ण त्यामुळे मला असे वाटते की बहुतेक बांधकाम प्रकल्पांमध्ये गंज व्यवस्थापन टीम असायला सुरुवात करायची आहे जॉर्ज माझा तसा विश्वास आहे डॉ राधाकृष्ण वाट पाहण्यापेक्षा आणि दुरूस्ती किंवा देखभाल सराव करण्यापेक्षा गंज होण्यापासून रोखण्यात कदाचित मदत करेल डॉ जॉर्ज अगदी बरोबर डॉ राधाकृष्ण त्यामुळे मला वाटते की कॅथोडिक संरक्षण हा काँक्रीटच्या संरचनेतील गंज नियंत्रित करण्याचा एक मार्ग असेल आणि जसे तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्हाला माहित आहे की नवीन प्रकारच्या कॉंक्रिटसाठी सिस्टीममध्ये बदल करण्यासाठी आणि कोडवर काम करण्यासाठी आपल्याला अजून बराच पल्ला आहे मुख्यत अनुकूल करणारे कोड कॉंक्रिट कंक्रीट स्ट्रक्चर्स किंवा पारंपारिक आणि प्री स्ट्रेस्डसाठीचे विद्यमान कोड त्यामुळे माझ्या मते ही आव्हाने आहेत जॉर्ज होय नक्कीच राधाकृष्णआपण पुढे आहोत डॉ जॉर्ज नक्कीच नक्कीच काही आव्हाने आहेत अजून बरेच संशोधन करायचे आहे राधाकृष्ण खूप संशोधन करायचे आहे डॉ जॉर्ज हसत डॉ राधाकृष्ण खूप खूप धन्यवाद डॉ जॉर्ज खूप आनंद झाला डॉ राधाकृष्ण तुमच्या मौल्यवान वेळेसाठी डॉ जॉर्ज मला इथे बोलावल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद डॉ राधाकृष्ण मला वाटतंआपण ही वेळ खूप जपली हसतात डॉ जॉर्ज माझ्याकडेही आहे कारण मी तुम्हाला खाजगीत म्हटल्याप्रमाणे मला वाटते की हे विलक्षण कॅम्पस आहे आणि तुमचे सर्व विद्यार्थी येथे काम करण्यास खरोखर भाग्यवान आहेत मेंदूला सुंदर काम करण्यासाठी विलक्षण वातावरण आहे राधाकृष्ण आपल्याला ते वातावरण उपलब्ध करून दिल्याबद्दल आयआयटी मद्रासचे आभार धन्यवाद प्राध्यापक - प्राध्यापक संभाषण संपले